आपण शेवटच्या वर्गामध्ये जे शिकलो आहे त्याच्या संक्षिप्त पुनरावृत्तीसह प्रारंभ करूया म्हणून शेवटच्या वर्गामध्ये आपण असे म्हटले की प्रतिरोधकतेवर आधारित सामग्रीचेपदार्थाचे तीन प्रकारात वर्गीकरण करू शकतो वाहक किंवा धातू अर्धसंवाहक आणि विद्युतरोधक आपण धातू आणि अर्धसंवाहकांमधील प्रतिरोधकता किंवा वाहकता यांच्यातील प्रचंड फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत होतो तर धातू खूप जास्त प्रवाहकीय असतात ते करण्यासाठी आपण एक साधी बँड आकृती विकसित करण्याचा प्रयत्न करतो जिथे आमच्याकडे अणू कक्षीय असतात जे आण्विक कक्षीय तयार करण्यासाठी एकत्र येतात आणि n च्या खरोखर मोठ्या मूल्यांवर जेथे n हे अवोगाद्रोच्या संख्येबद्दल Avogadro's number आहे अपल्याला बनलेले बँड आढळले आहेत धातूंच्या बाबतीत हे बॅण्ड s कक्षापासून तयार होतात जे एकतर अपूर्णपणे भरलेले असतात किंवा s आणि p कक्षा अतिव्यापी असतात जेणेकरून आपल्याकडे नेहमीच एक बॅण्ड असतो जो पूर्णपणे भरलेला नसतो तर आपल्याकडे काही रिक्त अवस्था आहेत या रिकाम्या अवस्था मुळात इलेक्ट्रॉन वाहन होण्यासाठी मदत करतात म्हणूनच धातू इतके चांगले वाहक असतात उदाहरण म्हणून लिथियमचा वापर करून बंध लांबी विरुद्ध उर्जाची आकृती देखील आपण पाहिले तर मला ते पुन्हा पुन्हा काढू द्या आणि तिथून आपण अर्धसंवाहकावर जाऊ तर हे शेवटच्या वर्गामधील आहे आपण लिथियमकडे पाहिले ज्यामध्ये 1s2 आणि 2s1 चे इलेक्ट्रॉनिक सरंचना आहे 1s2 आतील कक्षा बनवते आणि ते बंधनात सामील नसते 2s1 हे बाह्य कक्षा बनवते तर आपण उर्जा विरूद्ध बंध लांबी आकृती काढू शकतो तर 1s कक्षा बंधमध्ये सामील नसतात 2s कक्षा बंधमध्ये सामील असतात आणि मूलतः एक बॅण्ड बनवतात S कक्षा अर्धा भरलेला आहे म्हणून बॅण्ड देखील अर्धा भरलेला आहे ही भरलेली अवस्था आहे या रिक्त अवस्था आहेत आणि त्यातील अंतर आहे आणि सर्वात जास्त भरलेल्या अवस्थेला फर्मी ऊर्जा म्हणतात तर आज आपण अर्धसंवाहक सामग्रीकडे जाऊ आणि अर्धसंवाहकासाठी एकसारखे चित्र कसे काढता येईल ते पाहू जेव्हा आपण अर्धसंवाहक बद्दल बोलतो तेव्हा तेथील प्रमुख सामग्री सिलिकॉन असते सिलिकॉनची अणू संख्या 14 आहे त्याचे परमाणु वजन 28 ग्रॅम प्रति मोल आहे अणू संख्या 14 आहे सिलिकॉनसाठी इलेक्ट्रॉनिक सरंचना 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आहे तर 1s आणि 2s कक्षा या आतील कक्षा आहेत आणि ते बंधनात सामील नाहीत बंधामध्ये समाविष्ट असलेल्या कक्षा 3s आणि 3p आहेतया बाह्य कक्षा आहेत 3p0 असावेत sp3 संकरित कक्षीय तयार करण्यासाठी पुन्हा व्यवस्थित करा तर आपल्याकडे s मध्ये दोन इलेक्ट्रॉन p मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत ते 4sp3 संकरित कक्षीय तयार करण्यासाठी संकरित करतात अशाप्रकारे प्रत्येक सिलिकॉन अणू चार बंध तयार करू शकतो हे बंध टेट्राहेड्रल दिशानिर्देशांमध्ये निर्देशित केले जातात आणि मूलत आपल्याकडे जे आहे ते हीऱ्याची जाळी डायमंड लॅटीस आहे तर आवर्त सारणीमध्ये सिलिकॉन कुठे आहे ते पाहू आपण सिलिकॉन असलेल्या गटात लक्ष केंद्रित करू जर आपण पाहिले तर गटामध्ये कार्बन सिलिकॉन जर्मेनियम कथील आणि शिसे आहेत या पाच घटकांपैकी कथील आणि शिसे हे धातू आहेत हिऱ्याच्या डायमंडच्या स्वरूपात कार्बन एक विद्युतरोधक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्बनमधील s आणि p इलेक्ट्रॉन हे विविध प्रकारचे संकर बनवू शकतात तर आपल्याकडे sp3 sp2 s p संकरण असू शकतात सिलिकॉन आणि जर्मेनियम हे अर्धसंवाहक आहेत आणि त्यांच्यामध्ये sp3 संकरण आहे म्हणून सिलिकॉनमधील अणू कक्षांकडे पाहण्याऐवजी आपण या sp3 कक्षीयांचा वापर करून बंध पाहत आहोत तर आपण सिलिकॉनच्या बंधासाठी चित्र पाहू तर आपण त्यांच्यामधील 3s आणि 3p दोन इलेक्ट्रॉन पासून सुरू करू आपण म्हणालो की सिलिकॉनमध्ये ते sp3 कक्षीय तयार करण्यासाठी संकरित करतात तर आपल्याकडे 4sp3 संकरण कक्षीय आहेत आणि त्यापैकी प्रत्येक बंधनात सामील आहेत आपण या sp3 संकरित कक्षांपैकी एकाचा विचार करू हे दुसऱ्या कक्षेशी जोडू शकते ज्यामुळे आपल्याला एक बंधन आणि विरोधी बंधन कक्षीयता मिळतील हायड्रोजनच्या बाबतीत हेच चित्र होते हे σ बनते आपली बंधन कक्षीय आहे σ विरोधी बंध आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आणखी एक sp3 संकरित कक्षीय आहे तर आपल्याकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत दोन्ही इलेक्ट्रॉन σ वर जातात आणि σ रिक्त असतात तर जेव्हा आपल्याकडे एक सिलिकॉन बंध तयार होतो तेव्हा हे चित्र असते आता घनामध्ये या सिलिकॉन बंध मोठ्या संख्येने असलेले दिसतात तर आपल्याकडे मोठ्या संख्येने σ आणि σअसतील तर हे नंतर एकमेकांशी क्रिया साधतील आणि नंतर ते एक बॅण्ड तयार होईल तर σ एक बॅण्ड बनवते चित्रात ते व्हॅलेन्स बॅण्ड म्हणून दर्शवतात तर सर्व बंधन काक्षीयांच्या परस्पर क्रियेमुळे व्हॅलेन्स बॅण्ड तयार होतो व्हॅलेन्स बॅण्ड भरलेला असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे एक वाहक बॅण्ड आहे जो σ च्या परस्पर क्रियेद्वारे तयार होतो आणि तो वाहक बॅण्ड रिकामा असतो आणि व्हॅलेन्स बॅण्ड आणि वाहक बॅण्डमध्ये एक अंतर असते या अंतराला ऊर्जा अंतर म्हणतात हे Eg या चिन्हाद्वारे दर्शविले जाते त्याला ऊर्जा अंतर किंवा कधीकधी बंध अंतर म्हणतात तर या आण्विक कक्षांच्या परस्पर क्रियेवरून आपल्याकडे असलेले सिलिकॉनचे चित्र आहे तर आपल्याकडे एक सिग्मा σ आहे आणि σ आहे हे फक्त एक बंध दर्शवते जेव्हा आपल्याकडे या बॅण्डचा संपूर्ण समूह घन असतो तेव्हा ते सर्व एकमेकांशी क्रिया साधतात ज्यामुळे विस्तार होतो आणि शेवटी आपल्याकडे एक उर्जा बॅण्ड आहे जो व्हॅलेन्स बॅण्ड म्हणून पूर्णपणे भरलेला आहे आमच्याकडे σ पासून एक ऊर्जा बंध आहे जो पूर्णपणे रिकामा आहे आणि नंतर आपल्याकडे त्यांच्यामध्ये बॅण्ड अंतर आहे आपण पुन्हा एकदा सिलिकॉनसाठी बंध लांबी विरुद्ध उर्जा काढू शकतो परंतु आता अणू कक्षाऐवजी आपल्याकडे σ आणि σ असतील चला ते करू तर आपल्याकडे y अक्षवर ऊर्जा आहे आपल्याकडे काही समतोल अंतर σ आहे तर येथे हे σ एका बंधाच्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करते घन मध्ये तो एक बॅण्ड तयार होतो σ येथे दोन इलेक्ट्रॉन आहेत ज्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे हा बॅण्ड पूर्णपणे भरलेला आहे आता आपल्याकडे एक σ देखील आहे जो विरोध बंध आहे यामुळे एक बॅण्ड देखील तयार होईल जो पूर्णपणे रिक्त आहे आणि या दोन बॅण्डमधील जागा म्हणजे बॅण्ड अंतर Eg तर हा सिलिकॉनचा नमुना आहे आपण जर्मेनियमसाठी समान नमुना वापरू शकता जे एकाच गटात आहे तर पुन्हा त्यात s आणि p कक्षा आहेत जे संकरित होऊन sp3 कक्षीय वगैरे तयार करतात आपण हा नमुना विद्युतरोधकाच्या बाबतीत देखील पाहू शकतो परंतु विद्युतरोधकामध्ये उदाहरणार्थ जर आपण सोडियम क्लोराईड सारख्या विद्युतरोधकाचा विचार केला तर आपल्याकडे सोडियम आणि क्लोरीन द्वारे आपल्याकडे Na Cl क्षार आहेत तर हे क्षार आहेत जे बंध आणि बॅण्ड तयार करतात तर ते एक समान चित्र आहे परंतु पदार्थावर अवलंबून तपशील बदलू शकतो बॅण्ड अंतरसाठी काही ठराविक मूल्ये कोणती आहेत बॅण्ड अंतर Eg साठी काही ठराविक मूल्ये लिहू यातील एकके इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहेत आणि जसे आपण काल पाहिले इलेक्ट्रॉन व्होल्ट ज्यूल्सशी संबंधित आहे एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1 6 x 10 19 ज्यूल असते तर आपल्याकडे सिलिकॉन Eg हे ev प्रमाणे आहे ही सर्व मूल्ये सामान्य तपमानावर आहेत सिलिकॉनचे मूल्य 1 11 आहे जर्मेनियमचे 0 67 आहे गॅलियम आर्सेनाइड 1 43 आहे कॅडमियम सल्फाइड 2 42 झिंक ऑक्साईड 3 37 आहे SiO2 चे 9 आहे तर आपल्याकडे काही बॅण्ड अंतरची भिन्न मूल्ये आहेत तर जर आपण अर्धसंवाहक आणि विद्युतरोधक दोन्हीकडे पाहिले तर त्यांच्यातील फरक बॅण्ड अंतरमधील फरक आहे म्हणून सामान्यत जर Eg तीन इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी असेल तर आपण एखाद्या पदार्थाला अर्धसंवाहक म्हणतो आणि जर Eg 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त असेल तर आपण पदार्थाला विद्युतरोधक म्हणतो आता 3 इलेक्ट्रॉन व्होल्टसह हे फार कठोर विभक्त होत नाही कारण तीन इलेक्ट्रॉन व्होल्ट दृश्यमान प्रदेशाच्या शेवटी संबंधित आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला विद्युत चुंबकीय विकिरणच्या बाबतीत ऊर्जेला तरंग लांबीमध्ये वेव्ह लेन्थ रूपांतरित करायचे असेल तर E हे hcλ असते जेथे h हे प्लॅंकचे स्थिरांक Planck's constant आहे c हा प्रकाशाचा वेग आहे आणि λ हे तरंग लांबी आहे ते इथे लिहिले आहे जर आपण हे वापरत असाल जर ऊर्जा 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर λ अंदाजे 400 नॅनोमीटर असते तर 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त कोणतीही ऊर्जा केवळ अतिनील क्षेत्रामध्ये ठेवते 3 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कमी ऊर्जा आपल्याला दृश्यमान प्रदेशात ठेवते तर हे अर्धसंवाहक आणि विद्युतरोधकमध्ये फरक करण्यासाठी एक प्रकारचा चिन्हक म्हणून वापरला जातो परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे ते फार कठोर नाही यावर आधारित हे सर्व साहित्य सिलिकॉन जर्मेनियम गॅलियम आर्सेनाइड कॅडमियम सल्फाइड हे अर्धसंवाहक आहेत झिंक ऑक्साईड हे तीनच्या मूल्यावर बंद आहे परंतु ते उच्च बाजूला आहे आणि सिलिकॉन डायऑक्साइड खूप जास्त आहे तर हे विद्युतरोधक मानले जातात म्हणून आपण अर्धसंवाहकच्या बंध अंतरसाठी काही मूल्ये पाहिली तर आता आपण अर्धसंवाहकाचे काही वर्गीकरण पाहू तर अर्धसंवाहकाचे वर्गीकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत म्हणून वर्गीकरणाच्या एका विशिष्ट पद्धतीला मूलभूत आणि संयुगे अर्धसंवाहक म्हणतात तर हा फरक अगदी सरळ आहे तर तेथे असलेले अर्धसंवाहक मूलत मूलभूत अर्धसंवाहक आहेत परंतु आपल्याकडे अर्धसंवाहक अशी संयुगे देखील असू शकतात ज्यांचे बॅण्ड अंतर 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा कमी आहे हे संयुगे अर्धसंवाहक आहेत संयुगे अर्धसंवाहकचे बरेच प्रकार आहेत आपल्याकडे III V आहे त्यांना समजून घेण्यासाठी आपण II VI आवर्त सारणीवर एक नजर टाकूया आम्ही संपूर्ण आवर्त सारणीकडे पाहणार नाही परंतु चार तीन आणि पाच गट असलेल्या भागामध्ये स्वतःला केंद्रित करू जर आपण असे केले तर आपल्याकडे गट II 3 A 4 A आहेत तर मी फक्त घटक लिहतो म्हणून मी गट II III IV V आणि VI मधील घटक लिहित आहे गट V आणि नंतर गट VI तर हा आवर्त सारणीचा फक्त एक भाग आहे आता जर आपण बघितले तर गट चारमध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम आहेत जे आपले उत्कृष्ठ मूलभूत अर्धसंवाहक आहेत तर सर्वात प्रमुख उदाहरण सिलिकॉन आणि जर्मेनियम हिऱ्याच्या डायमंडच्या रूपात आपण म्हटलेले कार्बन एक विद्युतरोधक आहे तर हिऱ्यामध्ये सुमारे 5 5 ev चे अंतर असते जेणेकरून कार्बन खरोखर एक विद्युतरोधक आहे आपण 3 आणि 5 मधील घटक वापरून अर्धसंवाहक देखील बनवू शकतो ते तीन पाच आहेत आणि आपण 2 आणि 6 पासून देखील आपले दोन षटकार बनवू शकतो तर III V आणि II VI च्या काही उदाहरणांमध्ये गॅलियम आर्सेनाइड असू शकते जे सर्वात प्रभावी संयुगे अर्धसंवाहक आहे गॅलियम नायट्राइड गॅलियम फॉस्फाइड इंडियम स्टिबनाइट आणि बरेच आहेत तर हे सर्व येथून तेथून घटक घालून तयार होतात म्हणून गॅलियम आर्सेनाइड गॅलियम फॉस्फाईड गॅलियम नायट्राइड आणि बरेच आहेत आपल्याकडे 2 आणि 6 मधील घटक देखील असू शकतात अजून काही उदाहरणे म्हणजे झिंक सल्फाइड झिंक सेलेनाइड कॅडमियम सल्फाइड आणि कॅडमियम सेलेनाइड वगैरे आहेत जर आपण या संयुगे अर्धसंवाहक III V मधील बंध गुणधर्म पाहिले तर ते प्रामुख्याने सहसंयोजक आहेत प्रामुख्याने सहसंयोजक बंध आहेत त्यांच्यामध्ये काही आयनिक गुणधर्म आहेत मुख्य बंध सहसंयोजक आहेत II VI च्या बाबतीत मुख्य बंधन आयनिक आहे म्हणून त्यांच्यामध्ये काही सहसंयोजक गुणधर्म आहेत तर वर्गीकरणाचा हा एक मार्ग आहे जिथे आपल्याकडे मूलभूत आणि संयुगे आहेत अर्धसंवाहकांचे वर्गीकरण करण्याचा आणखी एक मार्ग आहे तर येथे आपण प्रत्यक्ष बॅण्ड अंतर चे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहक म्हणून वर्गीकरण करू शकतो आपल्याकडे प्रत्यक्ष बॅण्ड अंतर आणि अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर आहेत तर या 2 मधील फरक आपण कसा समजू शकतो तर आपण अर्धसंवाहकसाठी आपल्या नमुन्याकडे परत जाऊ या आपल्याकडे एक व्हॅलेन्स बॅण्ड आहे जो पूर्णपणे भरलेला आहे आपल्याकडे एक वाहक बॅण्ड आहे जो रिक्त आहे आणि त्यांच्यामध्ये एक बॅण्ड अंतर आहे तर आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत जे व्हॅलेन्स बॅण्डमध्ये आहेत ते वाहक बंधसाठी उत्साहित होऊ शकतात हे इलेक्ट्रॉन उत्तेजना एकतर औष्णिक ऊर्जामुळे किंवा ऑप्टिकल ऊर्जामुळे होऊ शकते तर जेव्हा आपल्याकडे वाहक बॅण्डमध्ये इलेक्ट्रॉन असतात तेव्हा काय होते आता हे इलेक्ट्रॉन एकदा व्हॅलेन्स बॅण्डमध्ये परत येतात जेणेकरून ती मिळवलेली कोणतीही ऊर्जा गमावेल आणि हे ऊर्जेचे नुकसान 2 प्रकारे होऊ शकते म्हणून जेव्हा इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बॅण्डमध्ये परत येतो तेव्हा तो 2 प्रकारे ऊर्जा मुक्त करतो कोणी ते फोटॉन म्हणून सोडू शकतो किंवा ते उष्णता म्हणून सोडू शकतो प्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहकाच्या बाबतीत हे ऊर्जा प्रकाश प्रामुख्याने फोटॉनच्या स्वरूपात असते अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहकाच्या बाबतीत सोडलेली उर्जा प्रामुख्याने उष्णता असते तर आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहकाची काही उदाहरणे पाहू प्रत्यक्ष बॅण्ड अंतरच्या बाबतीत आपल्याकडे गॅलियम आर्सेनाइड कॅडमियम सेलेनाइड कॅडमियम सल्फाइड सारखी सामग्री आहे अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहकाच्या बाबतीत सिलिकॉन आणि जर्मेनियम जे दोन मूलभूत अर्धसंवाहक आहेत ते दोन्ही अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहक आहेत दुसरे उदाहरण गॅलियम फॉस्फाइड ऑप्टोइलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बाबतीत प्रत्यक्ष बंध अंतर अर्धसंवाहकाध्ये अनुप्रयोग असतात ते एलइडी सौर घट फोटोव्होल्टेइक वगैरे मध्ये वापरले जाऊ शकतात म्हणजे हा त्यांचा एक उपयोग आहे त्यांच्याकडे केवळ इलेक्ट्रॉनिक मध्येच अनुप्रयोग अँप्लिकेशन नाहीत तर त्यांच्याकडे ऑप्टिकलमध्ये देखील अनुप्रयोग आहेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहकामधील फरक आणखी समजून घेण्यासाठी आपण बॅण्डची रचना देखील पाहू शकतो तर अर्धसंवाहकांच्या बाबतीत मी आपल्याला बॅण्डच्या संरचनेचे अगदी सोपे चित्र देतो कोणत्याही घटकामध्ये घनमधील आपले इलेक्ट्रॉन तरंग म्हणून मानले जाऊ शकतात आणि जेव्हा आपल्याकडे तरंग असते तरंग ला नेहमी वेव्ह वेक्टर असे म्हणतात आणि वेव्ह वेक्टर k द्वारे दर्शविले जाते म्हणून अशा प्रकारे साहित्यासाठी आपण e विरुद्ध k आकृती म्हणून ओळखली जाणारी रचना करू शकता हे सहसा व्हॅलेन्स बॅण्ड आणि वाहक बॅण्ड दोन्हीसाठी केले जाते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अंतर अर्धसंवाहकामधील फरक म्हणजे त्यांची e विरुद्ध k आकृती कशी दिसते यात फरक आहे तर आपण सिलिकॉनचे उदाहरण पाहू जे अप्रत्यक्ष बॅण्ड अर्धसंवाहक आहे आणि नंतर गॅलियम आर्सेनाइड जे प्रत्यक्ष बॅण्ड अर्धसंवाहक आहे तर सिलिकॉनसाठी हे e विरुद्ध k काढू पुन्हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फरक स्पष्ट करण्यासाठी मी फक्त सरलीकृत चित्र काढत आहे तर हा वाहक बॅण्ड आहे हा व्हॅलेन्स बॅण्ड आहे व्हॅलेन्स बॅण्ड आणि वाहक बॅण्डमध्ये बॅण्ड अंतर आहे आणि हे Eg आहे या विशिष्ट आकृतीमध्ये e हे y अक्षावर आहे आणि नंतर k हे x अक्षावर आहे तर सिलिकॉनच्या बाबतीत व्हॅलेन्स बॅण्डचा वरचा भाग आणि वाहक बॅण्डचा तळ k च्या वेगवेगळ्या मूल्यांवर असतो व्हॅलेन्स बॅण्डच्या वरच्या आणि वाहक बॅण्डच्या तळाशी k ची वेगवेगळी मूल्ये आहेत याचा अर्थ असा होतो की वाहक बॅण्डपासून व्हॅलेन्स बॅण्डमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉन संक्रमण फोन्ससह होते जे मूलतः उष्णता क्वांटा असते जेणेकरून सिलिकॉनच्या बाबतीत संवहन पासून व्हॅलेन्स बॅण्डमध्ये कोणतेही संक्रमण ऊर्जा उष्णता म्हणून सोडली जाते यामुळे ते अप्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहक बनते आपण गॅलियम आर्सेनाइड पाहू जे प्रत्यक्ष अंतर अर्धसंवाहक आहे तर पुन्हा एकदा हा संवाहक बॅण्ड कंडक्शन बँड आहे हा व्हॅलेन्स बॅण्ड आहे हा e आहे हा k आहे येथे व्हॅलेन्स बॅण्डचा वरचा भाग आणि कंडक्शन बॅण्डच्या तळाशी k चे मूल्य समान आहे त्यामुळे कोणतेही संक्रमण संवाहक बॅण्ड ते व्हॅलेन्स बॅण्ड फोटॉन म्हणून ऊर्जा सोडली जाते आणि यामुळे ते प्रत्यक्ष बॅण्ड अंतर अर्धसंवाहक बनते गॅलियम आर्सेनाइडच्या बाबतीत बॅण्ड अंतर हे 1 42 ev आहे ही ऊर्जा फोटॉन म्हणून सोडली जाते तर आपण आधी पाहिलेल्या समान सूत्राचा वापर करून फोटॉनची तरंग लांबी म्हणजे hc λ असते जे अंदाजे 870 नॅनोमीटर आहे हे IR क्षेत्रामध्ये असते जर आपल्याकडे झिंक ऑक्साईड सारखी सामग्री असेल तर त्याचे बॅण्ड अंतर सुमारे 3 4 ev असते आणि तरंग लांबी UV क्षेत्रात असेल म्हणून जर आपल्याकडे वेगवेगळ्या बॅण्ड अंतरांसह भिन्न सामग्री असेल आणि हे सर्व प्रत्यक्ष असतील तर त्यांच्या ऑप्टिकल संक्रमणाची वेगळी तरंग लांबी असू शकते तर आपण अर्धसंवाहकाच्या चित्राकडे परत जाऊ या आपल्याकडे एक व्हॅलेन्स बॅण्ड आहे जो पूर्ण भरलेला आहे आणि आपल्याकडे एक संवाहक बॅण्ड आहे जो रिक्त आहे म्हणून कोणत्याही तापमानात व्हॅलेन्सबॅण्डमधील इलेक्ट्रॉन संवाहक बॅण्डमध्ये उत्साहित होऊ शकतो जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बॅण्डमधून संवाहक बॅण्डकडे जातो तेव्हा आपल्याला मूलतः अनुपस्थिती किंवा इलेक्ट्रॉनचे नुकसान होते हे इलेक्ट्रॉनच्या अनुपस्थितीचे प्रतिनिधित्व करते त्याला छिद्रपोकळी म्हणतात तर छिद्र हे गणिताच्या रचनेशिवाय दुसरे काही नाही जे आपण व्हॅलेन्स बॅण्डमध्ये इलेक्ट्रॉन नसणे दर्शवितो तर कोणत्याही अर्धसंवाहकामध्ये आपल्याकडे संवाहक बॅण्डमध्ये इलेक्ट्रॉन असतील आणि आपल्यकडे छिद्रे असतील छिद्र व्हॅलेन्स बॅण्डमध्ये h किंवा h प्लस असे दर्शविले जातील हे इलेक्ट्रॉन आणि छिद्रे मूलत फिरण्यासाठी मोकळे असतात म्हणून त्यांना अस्थानिकीकृत म्हणतात म्हणून जेव्हा आपण अर्धसंवाहकाला इलेक्ट्रिक क्षेत्र लागू करता तेव्हा इलेक्ट्रॉन संवाहक बॅण्डमध्ये फिरू शकतात छिद्र व्हॅलेन्स बंधमध्ये फिरू शकतात आणि यामुळे विद्युत् प्रवाह वाढतो तर इलेक्ट्रॉन आणि छिद्र या संकल्पनेसह तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रभावी वस्तुमान नावाची एक नवीन संकल्पना देखील सादर केली आहे आपल्याकडे संपूर्ण प्रभावी वस्तुमान देखील आहे परंतु युक्तिवाद अगदी समान आहे आपण असे म्हणू शकतो की आपल्याकडे मोकळे इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन मोकळ्या जागेत आहे आणि आपण इलेक्ट्रिक क्षेत्र e मध्ये लागू करता इलेक्ट्रिक क्षेत्र सहसा धन पासून ऋण मध्ये जाते तर इलेक्ट्रॉन क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो अशा इलेक्ट्रॉनसाठी त्यावर कार्य करणारी शक्ती म्हणजे विद्युत क्षेत्राची चार्ज वेळ आहे जे इलेक्ट्रॉनच्या वस्तुमान प्रवेगच्या बरोबरीचे असते तर प्रवेग इलेक्ट्रॉन क्षेत्राच्या बरोबरीने इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाने विभागला जातो आता मोकळ्या जागेत असलेल्या इलेक्ट्रॉनसाठी हे चित्र आहे घन मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन बद्दल काय आताआपल्याकडे एक घन आहे आपण हे सिलिकॉन हे घेऊ शकता इथे एक इलेक्ट्रॉन आहे पुन्हा एकदा आपण धन ते ऋण वर जाणारे इलेक्ट्रिक क्षेत्र लागू करु तर इलेक्ट्रॉन क्षेत्राच्या दिशेने वेग वाढवेल आता जर आपण इलेक्ट्रॉनचा प्रवेग लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे E ही संज्ञा आहे जी पूर्वीसारखीच आहे म्हणजे बाह्य क्षेत्राचा प्रभाव आहे परंतु आपल्याकडे एक घन देखील आहे जिथे भरपूर अणू आहेत आणि एका इलेक्ट्रॉनला या सर्व अणूंचा प्रभाव जाणवू शकतो तर आपल्याकडे केवळ बाह्य क्षेत्र नाही तर आपल्याकडे अंतर्गत क्षेत्र देखील आहे हे आपण सर्व अंतर्गत क्षेत्रांची बेरीज म्हणून लिहू शकतो तर F हे आंतरिक एका घन मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवरील सर्व अणूंचा प्रभाव प्रतिबिंबित करतो तर प्रवेग आता क्लिष्ट आहे कारण आपल्याला अणूंचा प्रभाव देखील विचारात घ्यावा लागेल हे चित्र सुलभ करण्यासाठी आपण या अभिव्यक्त्याला या m e सह दुसर्या संज्ञेने बदलतो ज्याला आपण प्रभावी वस्तुमान म्हणतो तर या F अंतर्गत m e साठी me अशी संज्ञा बदलल्या आहेत me यालाच इलेक्ट्रॉनचे प्रभावी वस्तुमान म्हणतात तर हे इलेक्ट्रॉनच्या गतीवर घनमधील सर्व अणूंच्या प्रभावाचे प्रतिनिधित्व करते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की इलेक्ट्रॉनच्या वास्तविक वस्तुमानात कोणताही बदल नसतो आपण वस्तुमान बदलत नाही आपण फक्त me नावाची दुसरी संज्ञा वापरून घनचा प्रभाव बदलतो इलेक्ट्रॉनसाठी जे सत्य आहे ते छिद्रांसाठी देखील खरे आहे कारण छिद्र म्हणजे इलेक्ट्रॉनची अनुपस्थिती असते तर आपल्याकडे mh नावाची संज्ञा देखील आहे ज्याला आपण छिद्रांचे प्रभावी वस्तुमान म्हणतो आता प्रभावी वस्तुमान आहे जे मुळात सामग्रीच्या वाहकावर परिणाम करेल me आणि mh चे मूल्य कमी तसे वाहकता जास्त एक मार्ग म्हणजे आपण त्यावर विचार करू शकतो की जर ही मूल्ये जाळीच्या प्रभावापेक्षा कमी असतील आणि त्यामुळे वाहकता जास्त असेल चला आपण me आणि mh साठी काही ठराविक मूल्ये पाहू तर आपण धातूंपासून सुरुवात करू जर आपण तांबे चांदी आणि सोन्यासारख्या धातूंकडे पाहिले तर या धातूंना जवळजवळ मुक्त इलेक्ट्रॉन धातू म्हणतात यामध्ये आपण साधारणपणे व्हॅलेंस इलेक्ट्रॉन यांचे मुक्त इलेक्ट्रॉन नमुन्याद्वारे त्यांच्यातील इलेक्ट्रॉनच्या वर्तनाचे वर्णन करू शकतो याचा अर्थ असा की या इलेक्ट्रॉनना केंद्रकाचा प्रभाव दिसत नाही ते अस्थानिकीकृत असतात आणि ते संपूर्ण धातूमधून फिरण्यासाठी मोकळे होतात अशा परिस्थितीत me आणि mh हे 1 च्या जवळ असावे अशी अपेक्षा करू तांबे चांदी आणि सोने me आणि mh पुन्हा 0 99 आहे जे 1 च्या जवळ आहे तांबे देखील 1 च्या जवळ आहे सोने समान आहे चला अर्धसंवाहकाबद्दल पाहू तर आपण प्रथम इलेक्ट्रॉन पाहू तर आपल्याकडे सिलिकॉनचे ठराविक मूल्य 1 09 आहे जर्मेनियम जे 0 55 च्या आसपास आहे गॅलियम आर्सेनाइड 67 झिंक ऑक्साईड 0 29 आहे आपण छिद्रांचे प्रभावी वस्तुमान देखील पाहू शकता म्हणून हे व्हॅलेन्स बँडमधील छिद्रांच्या हालचालीवर सर्व अणूंच्या प्रभावी प्रभावाचे प्रतिनिधित्व करते तर आता आपल्याकडे mh आहे हे सिलिकॉनसाठी सुमारे 1 15 जर्मेनियमसाठी 0 37 0 45 गॅलियम आर्सेनाइड झिंक ऑक्साईडसाठी 1 21 च्या आसपास आहे तर प्रभावी वस्तुमानाची ही मूल्ये बँडच्या संरचनेवर अवलंबून असतात तर प्रभावी वस्तुमान E विरूद्ध K च्या आकृतीवर अवलंबून आहे जे आपण आधी पाहिले आहे तर पुढच्या वर्गामध्ये आपण दोन संकल्पना पाहू ज्यापैकी एक म्हणजे अवस्थांची घनता आणि नंतर आपण फर्मी ऊर्जा नावाच्या संकल्पनेकडेही पाहू आपण याचा वापर अर्धसंवाहकमध्ये इलेक्ट्रॉन छिद्र प्रमाणाची गणना करण्यासाठी करू आणि नंतर तेथून पुढे जाऊ